विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर मागील वर्गात मी तुमहाला सांगितले होते की मानक खर्चाच्या बाबतीत चर्चा संपल्यानंतर आता आपण आणखी एक तंत्र वापरणार आहोत किंवा व्यवस्थापनाद्वारे वापरल्या जाणार्या दुसर्या तंत्राबद्दल जाणून घेणार आहोत मार्जिनल कॉस्टिंग ही एक निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मार्जिनल कॉस्टिंग हे एक अतिशय उपयुक्त प्रभावी साधन आहे आणि यामुळे स्पर्धात्मक बाजारपेठेतील वेगवेगळ्या परिस्थितीत निर्णय घेता येऊ शकतात किंवा कदाचित विद्यमान उत्पादनासह नवीन बाजारात प्रवेश करण्याच्या परिस्थितीत हे वापरले जाऊ शकते किंवा विद्यमान बाजारात नवीन उत्पादन सादर करण्याच्या परिस्थितीत हे वापरले जाऊ शकते इतर तंत्र वापरणे शक्य नसल्यास बाजाराची जी काही परिस्थिती असेल तरीही आपण हे तंत्र वापरु शकतो तर मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे काय आहे मार्जिनल कॉस्टिंग असे तंत्र जिथे आपण एकूण खर्चाला व्हेरिएबल खर्च व फिक्स्ड खर्च अशा दोन विस्तृत घटकांमध्ये विभागून निर्णय घेऊ शकतो आपण शोष खर्च प्रणाली अवलंब करतो कारण मार्जिनल कॉस्टिंग ही एकूण खर्च प्रणालीसाठी पर्याय नाही त्याकरिता एकूण खर्च प्रणालीचा खरा पर्याय म्हणजे एकूण खर्च प्रणालीची मर्यादा सुधारणे हा कृती आधारित खर्च आहे जो पुढील विषय असेल मी तुमच्याशी यावर चर्चा करेन परंतु जर तुम्ही एकूण खर्च प्रणालीवर आणि कृतीवर आधारित खर्च प्रणालीवर पर्याय म्हणून चर्चा केली तर त्याच्या तंत्रज्ञानामुळे व या प्रणालीला कोणत्याही प्रकारे व्यवस्थापित करण्याच्या उच्च खर्च्यामुळे सर्व संस्थेसाठी कृतीवर आधारित खर्च प्रणाली लागू करणे फार सोपे व सोयीस्कर नाही म्हणूनच सामान्यत आपण कधीकधी बाजारपेठ बदलते तेव्हा सर्वसाधारण परिस्थितीत सामान्य दृष्टीकोनातून एकूण खर्च प्रणाली किंवा शोष खर्च प्रणालीचे अनुसरण करतो किंवा मार्केटची गतिशीलता बदलत आहे म्हणूनच मार्केटमध्ये काही नवीन व्यापारी आले आहेत आणि विद्यमान व्यापाऱ्यांना प्रतिस्पर्धेचा सामना करावा लागत आहे कारण पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढत आहे परंतु बाजाराचा आकार तेवढाच आहे तर त्या बाबतीत काय होते तर स्पर्धा वाढते आणि स्पर्धा खूप वर जाते आपल्याला उत्पादन खर्च कमी करावा लागेल आणि नंतर आपला मार्जिन जोडण्यासाठी आपल्याला किंमतीची संपूर्ण प्रक्रिया बघावी लागेल व या बाबतीत आपल्याला निर्णय घ्यावा लागेल हे शक्य आहे की बाजारपेठेतील स्पर्धेत वाढ होण्यामुळे तात्पुरते कारण बाजरातील गतिशील बदलांमुळे बाजारात नवीन व्यापाऱ्यांचा प्रवेश झाल्यामुळे व नवीन व्यापाऱ्यांच्या कार्यक्षमतेमुळे हे व्यापारी विद्यमान व्यापाऱ्यांना कठोर प्रतिस्पर्धा देत आहेत म्हणूनच विद्यमान व्यापाऱ्यांना समस्येचा सामना करावा लागतो आणि त्या परिस्थितीत विद्यमान व्यापाऱ्यांनी पर्यायी निकाल म्हणून त्या बाजारातून बाहेर जाणे आवश्यक आहे किंवा स्वत वर विश्वास ठेवून त्याच बाजारात कठोर स्पर्धा करणे आवश्यक आहे आणि स्वतच्या उत्पादनवर आणि सेवांवर विश्वास ठेवून नवीन व्यापाऱ्यांशी बाजारात स्पर्धा करावी लागेल जे कदाचित खूप बळकट आणि सामर्थ्यवान असतील जे आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत किंवा खूप प्रभावी असतील परंतु जर कंपनी बाजारात राहिली आणि स्पर्धा करत राहिली किंवा त्या स्पर्धेविरुद्ध लढत राहिली तर कधीकधी सर्वात मोठे आणि सामर्थ्यवान व्यापारी देखील अस्तित्वात असलेल्या कंपनीसह खाली येण्यास भाग पडतात आता जिओ टेलिकॉमच्या प्रवेशाआधीची मी तुम्हाला मोबाइल टेलिफोन क्षेत्रातील एक खूप मनोरंजक परिस्थिती किंवा अतिशय रोचक प्रकरण सांगेन आपल्याकडे बाजारपेठेत वेगवेगळे व्यापारी होते आणि आपण पाहिले असेल की त्यावेळेस मोबाईल सेवांची किंमत काय होती तर त्यावेळेस एअरटेल व्होडाफोन किंवा यांसारख्या अन्य छोट्या कंपन्यांनी किंवा आयडिया सारख्या कंपन्यांनी आपल्याला मोबाईल सेवा देत होत्या त्यावेळस त्याची काय किंमत होती कदाचित आपण दरमहा ती समान सेवा वापरत होतो आपल्याला महिन्याभरात 1 5 जीबी 2 जीबी डेटा देण्यात येत होता आणि त्याची किंमत कुठेतरी 300 आणि 350 रुपये होती तर अशी परिस्थिती होती कारण एअरटेलदेखील त्यांच्या सेवांसाठी अशीच किंमत आकारत होती व्होडाफोन देखील त्यांच्या सेवांसाठी अशीच किंमत आकारत होती आणि आयडिया देखील त्यांच्या सेवांसाठी अशीच किंमत आकारत होती पण जेव्हा जिओसारखा एक अत्यंत सामर्थ्यवान प्रतिस्पर्धी बाजारात दाखल झाला तेव्हा सुरुवातीला त्यांनी लोकांना त्यांच्या सेवा विनाशुल्क देण्यास सुरवात केली आणि नंतर जेव्हा त्यांनी त्याची किंमत देखील आकारण्यास सुरू केली तेव्हा त्यासुद्धा इतक्या कमी होत्या की सध्याच्या कंपन्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उत्पन्न झाला होता जसे की एअरटेल व्होडाफोन आणि आयडिया यांसारख्या सर्वात मोठ्या कंपन्यांना जिओ व त्यासारख्या अन्य कंपन्याविरुद्ध स्पर्धा करण्यासाठी एकत्रित येऊन यांना संयुक्त व्यापार करावा लागला आता या प्रकरणात म्हणजेच त्या परिस्थितीत जेंव्हा जिओ बाजारात आली तेव्हा सर्वांना हे माहित होते की ही कंपनी बाजारातील अत्यंत सामर्थ्यवान शक्तिशाली अशा रिलायन्स इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीमधून येथ आहे आणि जर विद्यमान किंवा नवीन क्षेत्रात रिलायन्ससारखी एखादी कंपनी प्रमोटर म्हणून येत असेल तर विद्यमान व्यापाऱ्यांनी यांसारख्या मोठ्या कंपनीसोबत प्रतिस्पर्धा कशी करावी याबद्द्ल विचार करण्याची कारण आहे म्हणूनच जिओ नंतरच्या टप्प्यात बाजारात दाखल झाली एअरटेल बाजारात होता एअरटेल हा जागतिक व्यापारातील भारतातील पहिला टेलिफोन मोबाइल सेवा उत्पादाता आहे त्यानंतर आयडिया आली त्यानंतर व्होडाफोन आला बाजारात जियो खूप उशीरा आला त्यांनी खूप उशीरा बाजारात प्रवेश केला परंतु सर्वांना हे ठाऊक होते की जेव्हा बाजारात एखाद्या सामर्थ्यवान कंपनीनें हे बाजारात आणले आहे तेव्हा याचा अर्थ असा आहे की आपण बाजारात जिओची प्रवेश इतक्या हलकेपणे घेऊ शकत नाही तर तुम्हाला बाजारात कसे टिकायचे आहे याचा विचार करण्याची गरज नाही म्हणून जिओ बाजारपेठेत परिचयात्मक ऑफर घेऊन आली सुरुवातीस ती विनामूल्य आली मग त्यांनी त्या ऑफरचा विस्तारित केला त्यांनी ती ऑफर अजून वाढवली परंतु आता स्पर्धा कायद्यातील तरतुदींमुळे त्यांना त्यांच्या सेवांच्या किंमती ठरविणे आवश्यक झाले होते कारण मर्यादेच्या पलीकडे आपण खर्चापेक्षा कमी किंवा कधीकधी विनामूल्य आपल्या सेवा देऊ शकत नाही हे शक्य नाही जर आपण असे करणे सुरू ठेवले तर बाजारपेठेत आपला हेतू असे सूचित करण्याचा असतो किंवा बाजारपेठेपर्यंत पोहोचवल्या जाणार्या भावना अशा आहेत की तुम्हाला बाजारातून अस्तित्त्वात असलेल्या स्पर्धा नष्ट करायच्या आहेत किंवा बाजारपेठेतील विद्यमान व्यापाऱ्यांना तुम्हाला बाहेर टाकायचे आहे जेव्हा हे व्यापारी संपुष्टात येतील तेव्हा ते बाजारातून बाहेर पडतील मग आपण किंमत वाढवाल आणि ग्राहकांचे शोषण कराल तर त्यास अनुमती नाही म्हणून त्यास काही कालावधीसाठी परवानगी देण्यात आली आणि स्पर्धा कायद्यानुसार अशा प्रकारच्या किंमतीला भक्षक किंमत म्हणजेच एक नकारात्मक किंमत प्रणाली म्हणून परिभाषित करण्यात आले त्या कलमा अंतर्गत सर्व भक्षक किंमती संधर्भात जिओला नंतर त्यांच्या सेवांवर किंमती आकारण्यास सुरू करण्यास सांगितले आणि नंतर बाजारात स्पर्धा करण्यास सांगण्यात आले होते परंतु त्यांनी आजदेखील पाहू शकता की त्यांनी किंमत कधी आकारण्यास सुरुवात केली आज ते आपल्याला दररोज 1 5 जीबी डेटा देतात एअरटेल वोडाफोन आयडियाद्वारे आपल्याला दिलेला डेटा संपूर्ण महिन्यासाठी खुप जास्त किंमतीत 1 5 जीबी किंवा 2 जीबी किंवा 3 जीबी डेटा तो 1 5 जीबी डेटा आपण संपूर्ण महिन्यासाठी म्हणजे प्रतिदिवसाप्रमाणे 1 5 जीबी डेटा आपण वापरत आहात व आपल्या टेलिफोन सिस्टम त्यांच्या मदतीने चालत आहेत व आपला इंटरनेटसुद्धा त्यांच्या सिस्टीमच्या मदतीनेही कार्यरत आहे जर तुम्ही जिओची 449 रुपयांची योजना खरेदी केली आणि कोणत्याही कंपनीची जाहिरात न करता माझा वैयक्तिक अनुभव जर मला विचारला तर तो काय आहे की जर तुम्ही दरमहा 449 रुपयांची मासिक योजना घेतली तर ती तुम्हाला अमर्यादित कॉलिंगची सुविधा देते आणि दररोज 1 5 जीबी डेटा देते हे सर्व बाजारात जिओच्या प्रवेश करण्यापूर्वी शक्य नव्हते जेव्हा जिओ बाजारात आली तेंव्हा एअरटेलला त्यांच्या संपूर्ण किंमत प्रणालीला बदलावे लागले व्होडाफोनला त्यांच्या संपूर्ण किंमत प्रणालीला बदलावे लागले आयडियालासुद्धा तसेच करावे लागले ह्या बदलावामुळे एअरटेल आज बाजारात टिकू शकली आहे कारण त्यांनी त्यांची अगोदरची किंमत प्रणाली बंद केली आयडिया आणि व्होडाफोनला असे आढळले की वैयक्तिकरित्या या बाजारपेठेत स्पर्धा करणे शक्य नाही तर मग आपण एक संयुक्त कंपनी तयार करूया मग त्यांनी संयुक्त कंपनीत प्रवेश केला आणि आता ते एकत्रित मिळून बाजारात स्पर्धा करीत आहेत आता मोबाईल टेलिफोनीची किंमत म्हणजेच इंटरनेट व मोबाईल टेलिफोनची किंमत बाजारात या मोठ्या कंपनीच्या प्रवेशानंतर गंभीरपणे खाली आली आहे आता उदाहरणार्थ एअरटेलने जर त्यांच्या किंमती जिओच्या किंमतीशी जुळवल्या नसत्या किंवा आयडिया आणि व्होडाफोन यांनी त्यांच्या किंमती जिओच्या किंमतीशी जुळवल्या नसत्या तर त्यांच्या मनात एक पर्याय आला असता तो म्हणजे या क्षेत्रातून बाहेर पडणे परंतु विद्यमान कंपन्यांना व एवढ्या मोठ्या कंपन्यांना त्वरित बाजारातून बाहेर जाणे इतके सोपे नाही आहे म्हणून ते आपले नशीब आजमावत आहेत आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या संपूर्ण किंमत प्रणालीत बदल करावा लागला सामान्यपणे मी या चर्चेच्या सुरूवातीस तुम्हाला सांगितले होते की आपल्याला उत्पादन किंवा सेवेचा एकूण खर्च वसूल करावा लागेल किंवा त्या सेवेवर अधिक मार्जिन लावावा लागेल तर आपल्याला किंमत ठरवता येईल खर्च हा किंमत ठरविण्याचा आधार असतो किंमतीचा अर्थ म्हणजे मूल्य अधिक मार्जिन ही प्रति युनिटची विक्री किंमत आहे परंतु कधीकधी हे शक्य आहे की कंपन्यांना उत्पादनाचा संपूर्ण खर्च म्हणजेच व्हेरिएबल आणि फिक्स्ड खर्च दोन्ही वसूल करणे शक्य नाही आणि त्यांना हे ठाऊक आहे की काही काळासाठी स्पर्धेमध्ये टिकून राहणे गरजेचे आहे यानंतर येणार्या काळात अस्तित्वात असलेली ही स्पर्धेक कंपनी विनामुल्य सेवा देत आहे किंवा कदाचित अगदी कमी किंमतीवर सेवा देत आहे या विद्यमान कंपन्यांना त्या नवीन कंपनीच्या किंमतीशी जुळवणी करावी लागणार आणि जो पर्यंत ही स्पर्धक कंपनी त्यांच्या उत्पादन व सेवांवर जास्त किंमत आकारण्यास सुरुवात करत नाही किंवा किंमत वाढवत नाहीत आपल्याला बाजारपेठेत टिकून राहावे लागले आता जर आपल्याला बाजारात टिकून राहायचे असेल तर आपल्याला उत्पादनाचा एकूण खर्च व मार्जिन कॉस्ट वसूल करता येणार नाही म्हणून तुम्ही येथे मार्जिनल कॉस्टिंगच्या प्रक्रियेचा अनुसरण करा काही कालावधीसाठी आपण काय करुत की भावनात्ममक दृष्ट्या सध्या बाजारपेठेत खूप जास्त स्पर्धा आहे तर तुम्ही काही काळासाठी आपला नफा विसरून जावा यानंतर आपल्याला दुसरे पाऊल असे घ्यावे लागेल की काही कालावधीसाठी आपल्याला निश्चित खर्च विसरून जावा लागेल आपल्याला केवळ चल किंमतीच्या आधारे उत्पादनाची किंमत ठरवावी लागेल आणि मग मी मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे व्हेरिएबल कॉस्टिंग सिस्टमबद्दल बोलेन तर तुम्हाला त्या दृष्टीने विचार करावा लागेल जर मी व्हेरिएबलची खर्च वसूल करण्यास सक्षम आहे का जर आहे तर मी खर्च वसूल करू शकतो ते उत्पादन किंवा सेवा तयार करताना जो वाढलेला आवर्ती खर्च आला आहे जर आपण तेही वसूल करू शकलो आणि निश्चित खर्च वसूल करू शकलो नाही व नफा कमवू शकलो नाही तरी चालेल कारण हे अगदी अल्पकाळासाठी बाजारात असणार आहे मग आपण या परिस्थितीत मार्जिनल कॉस्टिंग वापरली पाहिजे आपण याची गणना केली पाहिजे म्हणजे संपूर्ण खर्च दोन घटकात म्हणजे व्हेरिएबल व फिक्स्ड अशा दोन खर्चामध्ये विभाजित करायला हवे फिक्स्ड खर्चाला आपण बुडीत खर्चसुद्धा म्हणतो कारण आपण उत्पादन करा किंवा न करा जो पर्यंत कंपनी बाजारात आहे तो पर्यंत कंपनीला फिक्स्ड खर्च भरावा लागेल आपण हे टाळू शकत नाही परंतु आपण जर सेवांच्या निर्मितीसाठी किंवा उत्पादनासाठी जात असाल तरच चल खर्च उद्भवतो जेंव्हा निश्चित खर्च कोणत्याही परिस्थितीत असतो जरी तुम्हाला आपला व्यापार बंद करायचा असेल किंवा तुम्हाला बाजारामध्ये थांबून स्पर्धेविरुद्ध लढायचे असेल तर तुम्हाला काही काळासाठी निश्चित खर्च व नफा विसरावा लागले ह्यास तुम्हाला बुडीत खर्च म्हणून गृहीत धरावा लागेल व उत्पादनाच्या किंमती तुम्हाला फक्त चल खर्चाच्या आधारे ठरवाव्या लागतील बरोबर उदाहरणार्थ जसे की आपण बोलत होतो पूर्वी आपण उत्पादन विकत होतो जर अशी परिस्थिती आहे की आपण बाजारात एखादे उत्पादन प्रति युनिट 15 रुपयाला विकत आहात ती आपली विक्री किंमत आहे आणि विक्री किंमतीत आठ रुपये चल खर्च आहे व दोन रुपये निश्चित खर्च आहे आणि पाच रुपये नफा आहे हे 3 घटक आहेत तर शेवटी विक्री किंमत किती आहे ती आहे 15 रुपये प्रति युनिट आपण काय निर्णय घेतला आहे तर आपण बाजारात उत्पादन प्रति युनिटने विकणार आहोत आता एक नवीन व्यापारी बाजारात आला आहे आणि त्याने बाजारात 15 रुपयांना विकले जाणारे उत्पादन 9 रूपये प्रति युनिट विकण्यास सुरवात केली आहे आता तुमच्या स्पर्धकाने बाजारात 9 रुपयांना विक्री करण्यास सुरुवात केली आहे त्यांना माहित आहे की नवीन व्यापाऱ्याला देखील 9 रुपयात विक्री करणे शक्य नाही परंतु नवीन व्यापारी जाणूनबुजून असे करीत आहे की मी जर उत्पादनाची किंमत एवढी कमी आकारण्यास सुरुवात केली व ती लोकांसमोर सादर केली तर बाजारपेठेतील विद्यमान व्यापाऱ्यांचे ग्राहक माझ्याकडे वळतील आणि नंतर जेव्हा मी बाजाराच्या छोट्या कंपन्यांना मारण्यात सक्षम होईल तेव्हा मी त्या वस्तूंची किंमत परत 15 रुपये किंवा 16 रुपये करेन आणि नंतर संपूर्ण नुकसान भरपाई किंवा कदाचित मी पूर्वी कमी केलेल्या किंमतीची नुकसान भरपाई करेन आता हा नवीन व्यापारी बाजारात प्रती युनिट 9 रुपयांनी विक्री करत आहे व विद्यमान व्यापारी 15 रुपये प्रती युनिटच्या दराने विक्री करत आहे त्यांचा 8 रुपये प्रती युनिटच्या दराने चल खर्च होता दोन रुपये प्रती युनिटच्या दराने निश्चित खर्च होता व 5 रुपये प्रती युनिटच्या दराने मार्जिन कमवत होते आता त्यांच्याकडे दोन पर्याय आहेत एक तर व्यवसाय बंद करून शटर खाली करा किंवा जर त्यांना वाटत असेल तर बाजारात स्पर्धा करा या कंपनीला नंतर किंमत वाढविणे शक्य नसेल तर त्यांना एकंदरीत खर्च प्रणालीला कसे बघावे लागले की त्यांना 8 रुपये चल खर्च वसूल करावा लागेल आपण चल खर्च वसूल केल्याशिवाय बाजारात राहण्याचा विचार करू शकत नाही त्या सेवेची किंवा उत्पादनाची निर्मिती करण्यासाठी जे काही चल खर्च आले असेल तो खर्च आपण आपल्या खिशातून देऊ शकत नाही तुम्हाला हे खर्च 9 रुपयात वसूल करावा लागेल आपण पाहू शकतो की आपण जे चल खर्च वसूल करू शकतो व 2 रुपये निश्चित खर्चापैकी आपण 1 रुपया वसूल करू शकतो याचा अर्थ आपणसुद्धा 9 रुपये प्रती युनिटपर्यंत किंमत कमी करू शकतो आता आपण कोणती किंमत वसूल करू शकत नाही तर 1 रुपये निश्चित खर्च आणि नफा म्हणून 5 रुपये प्रति युनिट मग बाजाराच्या बाहेर जाण्याऐवजी आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की ही किंमत अल्पकालीन किंमत आहे व नवीन व्यापाऱ्याद्वारे फक्त विद्यमान व्यापाऱ्यांना मारण्यासाठी किंवा बाजारातून काढून टाकण्यासाठी वापरली जात आहे अशा परिस्थितीत जर आपल्याला असे वाटत असेल की भविष्यामध्ये सुधारणा करण्यासाठी जागा आहे तर तुम्ही किंमत प्रणाली परत निर्धारण करू शकता आणि आपल्या उत्पादनाची प्रति युनिट 9 रूपयावर पुनर्निर्मिती करू शकता जेव्हा जेव्हा प्रतिस्पर्धी हे पाहतो की माझे सर्व प्रतिस्पर्धी प्रति युनिट 9 रुपये दराने उत्पादन विकत आहेत तर असे म्हणतात की विद्यमान कंपन्यांचे ग्राहक नवीन व्यापारीकडे जात नाहीत तर हे शक्य आहे की नवीन व्यापारीसुद्धा तोट्याचा सामना करण्यास किती काळ सक्षम असेल म्हणून ते त्यांच्या धोरणाबाबत विचार करतील त्यांनी ठरविलेले किंमतीचे धोरण म्हणजेच 9 रुपये प्रती युनिट प्रमाणे त्यांनी त्यांची किंमत कमी केली व आता त्यांच्या स्पर्धकांनीसुद्धा तसेच केले आहे आणि 9 रुपये प्रती युनिटचे उत्पादन विकून त्याने जशा प्रकारच्या बाजाराचा विचार केला होता म्हणजेच 20 टक्के बाजार त्याला घेता येईल परंतु असे काहीही झाले नाही कारण विद्यमान कंपन्यांचे ग्राहक विद्यमान कंपन्यांकडेच आहेत कारण विद्यमान कंपन्यांनीसुद्धा किंमत 9 रुपयेच ठेवली म्हणून बाजारचा अंदाज घेता की लगेचच विद्यमान कंपन्यांकडून 20 टक्के बाजार घेता येईल नवीन कंपन्यां असे काही करू शकल्या नाहीत आणि जेव्हा आपल्या 20 टक्के मानक अंदाजच्या तुलनेत फक्त 2 टक्के 1 टक्के किंवा 3 टक्के बाजारपेठ आपल्या ताब्यात असेल तर किती मोठे किंवा किती जास्त सामर्थ लागेल आपणास आपल्या किंमत प्रणालीला परत निर्धारण करणे गरजेचे आहे मग आपल्याला विचार करावा लागेल की आपण ते एकूण खर्च म्हणजेच निश्चित खर्च व चल खर्च कोठे वसूल करू शकतो आणि नफा कसा जोडू शकतो ज्या क्षणाला आपण हे सर्व करतो मग इतर व्यापारीसुद्धा किंमत तपासतील व किंमत 15 रुपयांपर्यंत खाली येऊ शकणार नाही कारण बाजारामध्ये नवीन व्यापाऱ्याचा प्रवेश झाला आहे म्हणून तुम्हाला थोडा त्रास सहन करावा लागणार त्यामूळे हे उत्पादन पुन्हा 15 रुपये प्रति युनिटवर विकणे शक्य होणार नाही सध्या जर ते प्रति युनिट 12 रुपयांपर्यंत खाली आले असेल तरीही आपण 2 रुपये नफा कमवत आहात त्यांचा नफा प्रति युनिट 5 रुपयांवरून 2 रुपये प्रति युनिटपर्यंत खाली आला आहे परंतु तरीही आपली संस्था फायद्यात आहे व पुढील काळात किंमतीत वाढ होऊ शकते सर्व व्यापारी किंमत वाढवतील मग विद्यमान व्यापारीसुद्धा किंमत वाढवू शकतील व ते सर्व जुन्या किंमत प्रणालीवर परत येऊ शकतील तर अशा परिस्थितीत उदाहरणार्थ जर आपल्याकडे मार्जिनल कॉस्टिंग यंत्रणा नसेल तर आपले व्यापार बंद होईल व आपण स्पर्धा लढण्यास व बाजारात टिकून राहण्यास सक्षम राहणार नाही कारण आपण येथे पाहू शकतो की आपला एकूण उत्पादन खर्च 10 रुपये आहे व आपली विक्री किंमत 9 रुपये आहे तर आपण एकूण खर्च वसूल करू शकणार नाही त्याशिवाय आपले 1 रुपायचे नुकसान होईल तर बाजारात जाण्यासाठी नफ्याच्या बाबतीत भूतकाळात आपल्यासोबत असे घडले आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला आर्थिक उदारीकरणाच्या आधीचे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगा संदर्भातील उदाहरण देईन आपल्याकडे बऱ्याच भारतीय कंपन्या आपल्यासाठी कलर टीव्ही किंवा कदाचित सर्व इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने बनवित होती कारण या बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात परवानगी नव्हती आणि त्यांना भारतीय बाजारात प्रवेश घेण्याची परवानगी नव्हती सॅमसंग एलजी किंवा सोनी या तीन मोठ्या कंपन्या आहेत बरोबर ह्यापैकी दोन कोरियन कंपन्या आहेत आणि एक जपानी कंपनी आहे म्हणूनच जेव्हा त्या बाजारामध्ये होत्या तेव्हा त्यांना आपल्या बाजारात यायची परवानगी दिली गेली नाही तर भारतातील इतर बर्याच कंपन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवत होत्या जसे की रेफ्रिजरेटर्स टीव्ही व इतर सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन करत होत्या आणि जसे की त्या आपल्याच देशातील कंपन्या होत्या म्हणून त्यासर्व कंपन्यांच्या किंमतीसुद्धा जवळपास समान होत्या त्या किमतींची तुम्ही आज जरी तुलना केली तरी त्याकाळात ह्या कंपन्या खूप जास्त किंमत आकारत होत्या ओनिडा व्हिडिओकॉनसारख्या कंपन्या होत्या ज्यांचा बाजारपेठ खूप मोठा होता आणि त्यांचे उत्पादन मालकासाठी गर्व मानले जात होते बाजारात बहुराष्ट्रीय केंद्र असताना या दोन कंपन्या आता अस्तित्वात नाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणानंतर सॅमसंग एलजी आणि सोनी बाजारात दाखल झाले ते त्या वेळेच्या सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानासह सर्वोत्कृष्ट उत्पादने अगदी स्पर्धात्मक किंमतीवर घेऊन आल्या ज्यांची खरेदी आपण आजही करत आहोत या भारतीय कंपन्यांकडून आपले शोषण केले जात होते ग्राहक या नात्याने आपल्याकडे उत्पादकांना आपल्या अटीवर जुकवण्याची ताकद होती परंतु ते आपल्या भावनांशी खेळत होते व सेवा व वस्तूंच्या उत्पादनावर जास्त शुल्क आकारून आपल्याला विक्री करत होते आणि जेव्हा या विद्यमान भारतीय कंपन्या जेव्हा त्यांना देखील आढळले की आपण या तीन दिग्गज कंपन्यांसोबत स्पर्धा करू शकणार नाही मग काय झाले की हळूहळू या कंपन्यांनी बाजारपेठ गमावण्यास सुरवात केली वेस्टर्न टेक्स्ला डायलोरा सलोरा बाल्कटेक असे बरेच ब्रँड नेम बाजारात होते ते सर्व मार्केटबाहेर गेले कारण त्यांना हे माहित होते की या स्पर्धेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास आणि संघर्ष करण्यास सक्षम राहणार नाही व्हिडिओकॉन ओनिडा बाजारात राहण्यासाठी काही काळ प्रयत्न करत होत्या आणि आजही त्या बाजारात आहेत पण त्यांचा बाजारातील वाटा खूप कमी झाला आहे त्या सध्या नुकसानात असणाऱ्या कंपन्या आहेत व बाजारात टिकण्याचा शेवटचा प्रयत्न करत आहेत परंतु मला असे वाटत नाही की ते या तीन बहुराष्ट्रीय कंपन्यांसह स्पर्धा करू शकतील तर आपण पाहिले आहे की चल खर्चासंबंधी मार्जिनल कॉस्टिंग प्रणालीचे अनुसरण करूनही विद्यमान किंवा उर्वरित भारतीय कंपन्यांद्वारे टीव्हीच्या उत्पादनाची किंमत खूप जास्त होती त्यांना बहुराष्ट्रीय दिग्गजांच्या उत्पादनाच्या किंमतीशी जुळणे शक्य झाले नाही म्हणून त्यांनी बाजार सोडले आणि ते बाजारातून बाहेर गेले हॉवर्डचे एक प्रसिद्ध प्राध्यापक मिकल पोर्टर ते म्हणतात की जर बाजारातील काही बदल झाले आणि नवीन स्पर्धा बाजारात आली आणि आपणास असे दिसते आहे की बाजारात स्पर्धा करणे आपल्यास शक्य नाही हा व्यापार बंद करा व आपला व्यवसाय बदलला आणि व्यवसायातील इतर क्षेत्रांकडे जाणे म्हणजेच कदाचित उत्पादन किंवा सेवा क्षेत्राकडे जाणे चांगले आहे तर याचा काहीही अर्थ उरणार नाही एवढ्या मोठ्या कंपन्यांसोबत जे लोक स्पर्धा करत आहेत ते फक्त त्यांचा पैसा व वेळ वाया घालवत आहेत आणि शेवटी ते बाजाराच्या बाहेर पडणार आहेत काही कंपन्या बाजारात स्पर्धेविरुद्ध लढत आहेत व टिकून राहण्याचा प्रयत्न करीत आहेत तर काहीजण व्यापार बंद करून बाजाराच्या बाहेर पडू इच्छित आहेत व त्यांना बाजारात स्पर्धेविरुद्ध लढण्याची इच्छा नाही व त्यांची क्षमताही नाही मी याचे आणखी एक भारतातील कोल्ड्रिंक्स उद्योगा बाबतचे खूप छान उदाहरण देईन आपणास ठाऊक आहे की भारतीय बाजारात या दोन कंपन्यांच्या प्रवेशापूर्वी कोका कोला आणि पेप्सी या दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हाती बहुतेक जवळजवळ 100 टक्के बाजार होते सॉफ्ट ड्रिंक मार्केटचे मोठ्या प्रमाणात नियंत्रण पारले इंडस्ट्रीजकडे होते पारले सर्व कोल्ड्रिंक तयार करीत होते आणि बाजारात विक्री करीत होते जेव्हा कोका कोला बाजारात आला आणि कोका कोलाने अशी किंमत दिली की पारले त्यांच्याशी स्पर्धा लढवू शकणार नाहीत तर त्यांनी पारलेला सांगितले की तुम्ही तुमचा व्यापार आम्हाला विकून बाजारातून बाहेर पडलात तर हे तुमच्यासाठी चांगले असेल बाजारातील एकूण गतिशीलता आणि परिस्थितीचे विश्लेषण करताना पारलेने विचार केला की अशी एक मोठी कंपनी जी भारतातच नव्हे तर बऱ्याच देशात अस्तित्वात आहे अशा कंपनीस स्पर्धा देणे आपणास शक्य नाही आपण फक्त भारतात आहोत पण ते जगातील अनेक देशांमध्ये आहेत जर त्यांना भारतात उत्पादन विकायचे असेल तर ते खूप कमी किंमतीत विकू शकतील तर मग भिंतीवर डोके मारण्याची गरज काय आहे आपले व्यापार विकणे किंवा बंद करणे आणि आपल्या कार्याचे क्षेत्र बदलणे हे कधीही चांगले त्यांनी आपला सॉफ्ट ड्रिंकचा व्यवसाय कोका कोलाला विकला कोका कोलाने पार्लकडून कोल्डड्रिंक्सचा एकूण व्यवसाय मिळविला आणि शेवटी आता कोक आणि पेप्सी या दोन कंपन्या बाजारात आहेत कारण ते आंतरराष्ट्रीय दिग्गज किंवा जागतिक दिग्गज आहेत तेथे आर्थिक शक्ती आहे तेथे नाविन्यपूर्ण शक्ती आहे त्यांची उत्पादनाची गुणवत्ता आणि इतर गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या इतक्या उच्च आहेत की आपण बाजारात त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही तर अशा परिस्थितीत जर आपल्याला वाटत असेल तर आपण शेवटचे प्रयत्न करू शकतात कारण बाजारातील बदलत्या गतिमानतेमुळे आपण हे करू शकतो आपण त्याबद्दल विचार केला पाहिजे की आता बाजारपेठ बदलली आहे आपण आता संपूर्ण खर्च अधिक नफा वसूल करू शकणार नाही मग स्वतःच्या मृत्यूने मरण्याऐवजी आपण शेवटचा प्रयत्न करूया आपला नवीन प्रतिस्पर्धी किंवा सामर्थ्यवान व्यापारी किती काळ बाजारात टिकतो ते पाहूया एकूण खर्चाचे व्हेरिएबल कव्हर करण्याऐवजी स्टॅटिस्टिकल चेंजर कॉस्टिंग सिस्टम वापरा पाहूया आणि त्याबद्दल नफा निश्चित करूया ज्याबद्दल आपण आता विचार करूया या प्रकरणात बाजारात सर्वात चांगली किंमत किती आहे तर ती 9 रुपये आहे आपला चल खर्च 8 रुपये आहे आणि आपण 50 टक्के निश्चित खर्च वसूल करण्यास सक्षम आहात नफा कमावणार नाही जर तुम्ही उत्पादन बंद केले तर तुमचे सर्व निश्चित खर्च नाल्यात जाईल आपण फक्त साल्व्हेज व्हॅल्यूमधून रक्कम वसूल करू शकणार नाहीत जर आपल्याला स्पर्धा अल्प काळासाठी वाटत असेल तर नफा मुळीच मिळणार नाही उदाहरणार्थ जसे की एअरटेलच्या बाबतीत पूर्वी एअरटेल खूप जास्त नफा कमवत होती परंतु आता ती तेवढा नफा कमवू शकत नाहीये एअरटेल बाजारातील पहिली कंपनी आहे तिला जियो आणि बाजारातील इतर दोन कंपन्यांकडून कडक स्पर्धेचा सामना करावा लागत आहे व्होडाफोन ही ब्रिटनमधील एक कंपनी आहे व ती बहुराष्ट्रीय कंपनी आणि आयडियाचीही बाजारात चांगली उपस्थिती आहे त्यांना हातमिळवणी करावी लागली पण या दोन्ही कंपन्यांना खात्री होती की एक दिवस जिओला त्यांच्या सेवांसाठी किंमत आकारण्यास सुरुवात करावी लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ते त्यांच्या सेवांची किंमत आकारण्यास सुरु करतील तेव्हा त्यांना विनामूल्य सेवांचे वितरन करताना झालेल्या नुकसानाची पूर्तता करावी लागेल तर त्यांना किंमतींची जुळवणी करावी लागेल मग ज्यावेळेस ते किंमत कमी करतील आपल्यालासुद्धा किंमत कमी करून त्यांच्या किमतींशी जुळवणी करता येईल व आपण स्पर्धेमध्ये पुन्हा उतरू जिथे सर्व चारही कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करतील आणि त्यांचा बाजारात मोठा वाटा असेल म्हणूनच बाजारात अशी अंदाजित स्थिती आहे की बाजारात त्यांना कठोर स्पर्धा आहे आणि आजही जिओ बाजारात स्वस्त सेवा देणारी कंपनी आहे बर्याच लोक सध्याच्या कंपन्यांमधून जिओकडे गेले आहेत आणि इतर कंपन्यां कठोर स्पर्धेचा सामना करत आहेत पण चल खर्चाच्या आधारे त्यांच्या सेवांची किंमत ठरवून त्या निश्चित खर्चांचा काही भाग वसूल करू शकतात हे शक्य असू शकते की एअरटेल नुकसानात असावी हे ही शक्य आहे की आयडिया आणि व्होडाफोनचा संयुक्त उद्योगसुद्धा नुकसानात असेल व ते नफा कमवत नसतील परंतु त्या मोठ्या स्वरूपाच्या कंपन्या आहेत व त्या लोकांना माहिती देत आहेत की आम्ही ग्राहकांना नाविन्यपूर्ण सेवा देत आहोत हे कदाचित त्यांचा ग्राहक आधार सुधारू शकेल तसेच ते लोकांना सांगत आहेत की ते सेवांची गुणवत्ता सुधारित आहेत मग असे होऊ शकते की त्यांचे जे पूर्वी जे ग्राहक स्थानांतरीत झाले आहेत जर ते ग्राहक जिओकडे स्थलांतरीत झाले असतील तर ते त्यांच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी व परत येण्यास भाग पाडतील परंतु तरीही या तिन्ही कंपन्यांसाठी एवढ्या कठीण परिस्थितीत बाजारात टिकून राहणे कठीण नाही आणि आता ते बाजारपेठेत विशेषत उदारीकरणाच्या आधी आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणा नंतरच्या प्रकरणांमध्ये स्पर्धा करीत आहेत मी तुम्हाला स्टील क्षेत्राबद्दल बोलू शकतो अशीच परिस्थिती होती स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया ही एकमात्र कंपनी होती जी संपूर्ण देशात स्टील पुरवत होती परंतु उदारीकरणा नंतर जेव्हा जिंदल बाजारात आली किंवा एसआर बाजारात आली लॉईड्स ह्यासारख्या कंपन्या स्टील उत्पादनासह बाजारात आल्या लोकांना अत्यंत स्पर्धात्मक किंमतीवर चांगले पर्याय मिळू लागले त्या कंपनीची विक्री कमी होऊ लागली व विक्री कमी झाल्यामुळे या कंपनीचे बाजारात टिकनेही अवघड झाले आहे हे सर्व बाजारातील बदलती गतिशीलता व स्पर्धात्मक परिस्थितीमुळे घडले आहे आणि व्यापार बंद करण्यापूर्वी आपण भविष्यातील परिस्थिती सुधारेल या आशेने आपण मार्जिनल कॉस्टिंग किंवा मार्जिनल कॉस्टिंग प्रणालीचा वापर करून शेवटचा प्रयत्न करू शकतो आणि मग आपण एकूण खर्च म्हणजेच निश्चित खर्च अधिक चल खर्च अधिक काही प्रमाणात नफा हे सर्व वसूल करू शकतो तर आता समजून घ्या की मार्जिनल कॉस्टिंग प्रणाली काय आहे आणि त्याद्वारे मला काय काय अर्थ सांगायचा आहे उत्पादन वाढीमुळे खर्चामध्ये किंचित प्रमाणात वाढ होणे म्हणजे मार्जिनल कॉस्ट आहे जर आपल्याकडे उत्पादनाचे विशिष्ट प्रमाण असेल व आपण त्या उत्पादनात एका युनिटने वाढ केली तर त्या एका युनिटमुळे उत्पादनातील खर्चामध्ये जो किंचित वाढ झाला त्यास मार्जिनल कॉस्ट म्हणतात किंवा त्यास चल खर्चसुद्धा म्हणतात तर मार्जिनल कॉस्ट म्हणेज उत्पादनातील प्रमाणाच्या बदलामुळे खर्चात होणारी एकूण वाढ आहे मग जरीही उत्पादनातील प्रमाणात एका युनिटने वाढ होत असेल किंवा हे प्रमाण एका युनिटने कमी होत असेल मार्जिनल कॉस्टिंग हे निश्चितपणे मार्जिनल कॉस्टचे तंत्र आहे आणि उत्पन्नामुळे निश्चित खर्च व चल खर्चाच्या प्रमाणामध्ये व नफ्यावर याचा परिणाम होतो हे एक तंत्र आहे जिथे चल खर्च आणि निश्चित खर्चाच्या आधारे उत्पादनांची किंमत ठरविली जाते परंतु तसे नाही जसे की आपण स्वतंत्रपणे एकूण खर्च प्रणालीमध्ये एकूण खर्च विचारात घेतो तर आपण समजून घेऊया की मार्जिनल कॉस्टिंगची व्याख्या काय आहे ही एक अशी रक्कम आहे जी उत्पादनातील प्रमाणाच्या बदलामुळे एकूण खर्चात बदल करते जर उत्पादनाचे प्रमाण एका युनिटने जरी वाढले तर आता याचा अर्थ काय होईल उदाहरणार्थ आपण सध्या किती उत्पादन घेत आहोत तर ते 30000 युनिट्स आहेत म्हणजे सध्या आपण 30000 युनिट्सचे उत्पादन घेत आहोत आपला निश्चित खर्च 150000 आहे व आपला चल खर्च प्रती युनिट 10 रुपये आहे तर येथे आपण खर्चाची गणना करूया उत्पादनाच्या एकूण खर्चाची गणना करण्यासाठी किंवा जर आपण उत्पादनाच्या एकूण खर्चाची गणना केली तर चल खर्च किती आहे तर ती 30000 आहे जर आपण 30000 गुणिले 10 केले तर ती संख्या किती येईल तर ती संख्या 300000 एवढी येईल आता निश्चित खर्चाच्या बाबतीत बोलूया जर आपण यामध्ये निश्चित खर्च जोडले तर ते निश्चित राहील व ते 150000 आहे हे एकूण किती आहे तर येथे एकूण खर्च 450000 आहे व हे एकूण उत्पादन खर्च आहे ते उत्पादन खर्च 300000 अधिक 150000 म्हणजे एकूण उत्पादन खर्च 450000 आहे आता मार्जिनल कॉस्टिंग किती आहे हे एक असा खर्च आहे जे उत्पादनातील एकसुद्धा युनिटच्या वाढीमुळे किंवा कमतरतेमुळे बदलते आता आपण काय करुत तर आपण उत्पादन वाढवूया आपण उत्पादन एका युनिटने वाढवूया आता पूर्वी आपण किती युनिट्सचे उत्पादन करीत होतो 30000 युनिट्सचे आता आपण किती युनिट्सचे उत्पादन करीत आहोत 30001 युनिट्सचे 30001 ही एकूण संख्या आहे आणि येथे संख्या 1 ने युनिटने वाढली आहे आता आपण संपूर्ण खर्च प्रणालीवर पुन्हा काम करूया आता आपण संपूर्ण खर्च प्रणालीवर पुन्हा काम केले आहे आता चल खर्च किती आहे तर चल खर्च किती होणार आहे तर ती 300010 एवढी होणार आहे आता निश्चित खर्च किती आहे तर ती तेवढीच म्हणजे 150000 आहे तर आता एकूण खर्च किती आहे तर एकूण खर्च 450010 रुपये आहे पूर्वी एकूण खर्च किती होता तर तो 4 50000 रुपये होता आणि आता तो 450010 रुपये आहे तर एका युनिट्सचे उत्पादन वाढल्यामुळे या 10 रुपयांनी खर्च वाढला आहे पूर्वी आपण 30000 युनिटचे उत्पादन करत होतो आता आपण 30001 युनिटचे उत्पादन करीत आहोत आणि त्यामुळे आपला निश्चित खर्च निश्चित म्हणजेच 150000 एवढा राहिला आहे आपले फक्त चल खर्च 3 लाख रुपयांवरून 3 लाख 10 रुपयांपर्यंत बदलला आहे आणि आपला एकूण खर्च 450000 रुपये होता व तो आता 450010 रुपये झाला आहे आणि हा खर्च 450010 पर्यंत का वाढला आहे हा खर्च लिहिण्याचे कारण काय आहे जर आपण पाहिले तर त्याचे फक्त एकच कारण दिसत आहे ते म्हणजे उत्पादनाच्या वाढीमुळे खर्चाच्या एकूण रकमेत वाढ झाला आहे उत्पादनाच्या स्तरामध्ये जर एकासुद्धा युनिटची वाढ झाली असेल किंवा कमतरता आली असेल तर एकूण खर्चात बदल होतो आपण तेच केले जेंव्हा उत्पादनाच्या स्तरामध्ये एका युनिटने वाढ केले तर तुम्ही पहिले असेल की उत्पादनाच्या एकूण खर्चात बदल झाला परंतु फक्त चल खर्चात बदल झाला निश्चित खर्च तसाच राहिला फक्त चल खर्च बदलला तर हेच मार्जिनल कॉस्टिंग आहे आपण नुकतीच मार्जिनल कॉस्टिंग शिकण्यास सुरुवात केली आहे तर या 10 रुपयाने वाढ झालेल्या खर्चाला मार्जिनल कॉस्ट म्हणतात हे मार्जिनल कॉस्ट आहे व हे चल खर्चातील बदलांमुळे आहे म्हणून जेंव्हा आपण उत्पादन घेतो तेंव्हा चल खर्च होते जर आपण उत्पादन केले तर चल खर्च त्या प्रमाणात असेल जर आपण उत्पादन केले नाही तर आपले चल खर्च शून्य असेल परंतु निश्चित खर्चाच्या बाबतीत तुम्ही उत्पादन करा किंवा न करा तुम्हाला निश्चित खर्च भरावाच लागतो म्हणून उत्पादनाच्या वाढीमुळे किंवा कमतरतेमुळे ज्या खर्चांवर परिणाम होतो त्याला चल खर्च म्हणतात म्हणून कधीकधी जेव्हा बाजाराच्या गतिशीलतेमधील ठराविक बदलांमुळे बाजारातून एकूण खर्च वसूल करणे शक्य नसते आपण आपले खर्च नियोजन किंवा खर्च प्रणाली बदलतो आपण एकूण खर्च प्रणालीला मार्जिनल कॉस्टिंगमध्ये बदलतो आणि मग तुम्ही विचार करता की तुम्हाला प्रथम चल खर्च वसूल करायचा आहे व नंतर निश्चित खर्च वसूल करायचा आहे व त्यानंतर अनुपम नफ्याबद्दल विचार करूया म्हणून जर आपण निश्चित खर्च व नफा वसूल करू शकत नसाल तर किमान चल खर्च तरी वसूल करण्याचा प्रयत्न करा व बाजारात टिकण्याचा व स्पर्धेविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करा तर सध्यातर आपण फक्त मार्जिनल कॉस्टिंगबद्दल सुरुवात केली आहे यापुढे आपण त्याचे तंत्र शिकूया व हे तंत्र कशे काम करतात याबद्दल जाणून घेऊया मार्जिनल कॉस्टिंगचे वेगवेगळे घटक कोणते आहे याबद्दल मी तुमच्याशी पुढील वर्गात चर्चा करेन धन्यवाद